ऍनिमल सेल कल्चर किंवा सेल कल्चर टेक्नॉलॉजिज च्या व्याख्यानमालेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत तर आपण तिसऱ्या सप्ताहात आहोत आणि या तिसऱ्या सप्ताहातील पहिले तीन व्याख्यान आपण पूर्ण केलेले आहेत आणि आज आपण चौथ्या व्याख्यानाला सुरुवात करत आहोत जर तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केलात तर आतापर्यंत आपण सेल कल्चर फॅसिलिटी ची पायाउभारणी कशी करावी आणि काय काय पर्याय असू शकतात याबद्दल विस्तृत चर्चा केली काही गोष्टी मी सांगायचे निश्चितच विसरलो असेन तर कृपया जर आपल्या काही शंका असतील तर मोकळेपणाने सांगा जेणे करून आपण या लेआऊट मध्ये त्याचा समावेश करू पण मला अशी खात्री आहे की मी आपल्या चर्चेमध्ये बऱ्यापैकी सर्व काही समाविष्ठ केलेले आहे जसे की आजच्या आधुनिक युगातल्या सेल कल्चर फॅसिलिटीत कोणत्या बाबींची आवश्यकता असायला हवी इथपासून तर भविष्यातील मायक्रो फॅब्रिकेशन लॅब ऑन अ चिप पर्यंत सर्वकाही तर हा झाला एक भाग नंतरच्या भागात आपण काही व्याख्यानांमध्ये काही गोष्टी कश्या बदलत चालल्या आहेत याबद्दल चर्चा करू जसे की इन्क्युबेटर्सचे आणि लॅमिनार फ्लो हूड चे छोटे रूप आणि अश्या प्रकारच्या सर्व बाबी ज्या सध्या बाजारात नवीन आहेत आणि ज्याबद्दल जगभरात संशोधन आणि विकास केला जात आहे तर आज तुम्हाला लॅब उभारणी कशी करावी याबद्दलचा आराखडा समजाविल्यानंतर आपली लॅब प्रत्यक्षात उभारली गेल्यावर आपण प्रत्यक्षात काही गोष्टीचा विचार करू जसे की डिशेश किंवा कल्चर व्हेसल्स आणि कल्चर वेसल्स ची सिरीज आणि तुम्हाला लक्षात घेणे गरजेचे आहे की आपले संशोधन सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी काय पूर्वतयारी असली पाहिजे आणि नंतर इतर काय गोष्टी करायला पाहिजेत तर आपल्यापैकी ज्यांनी सेल कल्चरचं थोडंफार काम केलेलं आहे किंवा बायोइंजिनीयरिंग किंवा बायोलॉजी किंवा केमिकल इंजिनियरिंग लॅब्स किंवा मटेरियल सायन्स लॅब यापैकी कुठल्याही ठिकाणी जेथे बायोलॉजी चे काम चालते तर त्याठिकाणी तुम्ही नक्कीच काही पात्र बघितले असतील ज्यांना टी ७० टी २० फ्लास्क असे म्हटले जाते तर आपण येथे काही वेगवेगळ्या आकाराच्या व्हेसल्स बद्दल चर्चा करूया जे की आपण नक्कीच बघितले असतील तर आजच्या व्याख्यानाला सुरुवात करूया आपण तिसऱ्या आठवड्याच्या चौथ्या व्याख्यानात आहोत म्हणजेच वीक थ्री लेक्चर फोर W 3 L 4 आता काही डिशेश तुम्ही नक्कीच पहिल्या असतील ज्या की काहीश्या अश्या दिसतात १५ एमएम डिशेश पॉलीकार्बोनेटच्या पारदर्शक डिशेश अगदी पातळ पॉलीकार्बोनेटच्या बनलेल्या या डिशेश तुम्ही नक्कीच बघितल्या असतील याला अश्याप्रकारे एक कॅप असते आणि याचे आकारमान हे साधारणतः १५ सेंटिमीटर एवढे असते आणि याचे उंची सांगायची झाली तर मला तुम्हाला अगदीच स्पष्ट सांगता येणार नाही परंतु साधारणतः इतकी एक अंकी मी दाखविल्याप्रमाणे इतकी असते तर आपण इतकी उंची समजू शकतो आणि याला हे असे एक झाकण असते तर याच्या तळाशी या इथे पेशींची वाढ होत असते आणि या डिश मध्ये तुम्ही मीडिया अश्या प्रकारे अर्ध्या उंचीपर्यंत भरून ठेवता तुम्ही खूप जास्त मीडिया भरून ठेवू शकत नाही कारण यामुळे पेशी मीडिया मध्ये जास्त बुडून जातील आणि पेशींना हवेतून ऑक्सिजन घेता येणार नाही तर ही अश्या प्रकारची डिश असते जी तुम्ही नक्कीच बघितली असेल यानंतर तुम्ही ९० एमएम च्या डिशेश सुद्धा बघितल्या असतील तर ही आहे १५ एमएम डिश ९० एमएम डिशेश यापेक्षा मोठ्या असतात काहीशा अश्या यांना अश्या प्रकारचे झाकण असते यानंतर आपण बोलूया टी ट्वेंटी फ्लास्क बद्दल तुम्ही असे फ्लास्क बघितले असतील एका बाजूने बघितले तर ते काहीसे असे दिसतील आणि यात पेशींची वाढ इथे या ठिकाणी होते आणि पुन्हा यात तुम्हाला इथपर्यंत मेडीयम भरता येते ही फ्लास्क वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत अगदी या डिशेश प्रमाणे हे फ्लास्क सुद्धा छोट्या आणि मोठ्या आकारात मिळून जातात काहीवेळेस जर तुम्ही काही जुने संदर्भग्रंथ चाळलेत तर तुम्हाला अजून काही गोष्टी दिसून येतील ज्या की आता चलनात नाहीत आणि कुठल्याही लॅब मध्ये त्या अस्तित्वात नसतील ज्या की सुरुवातीला नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थ यु एस मेरीलँड येथे प्रचलित होत्या तर हे एक मनोरंजक तत्थ्य आहे त्यावेळी तिथे ह्या पॉलीकार्बोनेट ऐवजी काचेने बनलेले पात्र वापरले जायचे जे की दिसायला अगदी त्यासारखे पण अतिशय पातळ अश्या काचेचे म्हणजेच ग्लास चे बनलेले असायचे आणि अश्या प्रकारे काचेच्या वस्तू वापरण्यामागचे कारण म्हणजे जसे की मी तुम्हाला अगदी मागील काही व्याख्यानांमध्ये सांगितले होते ते म्हणजे न्यूमेरिकल ऍपर्चर आणि पदार्थाची घनता ह्या मायक्रोस्कोप मधून निरीक्षण करतांना खूपच महत्वपूर्ण गोष्टी आहेत ऑब्जेक्टिव्हचे न्यूमेरिकल ऍपर्चर तर पूर्वीच्या काळी जेव्हा पॉलीकार्बोनेट साठी उपयुक्त असणाऱ्या फारश्या ऑब्जेक्टिव्ह उपलब्ध नव्हत्या तेव्हा अश्या प्रकारचे काचेने बनलेले पात्र वापरले जायचे आणि यानंतर या दोघांच्या मधला एक पर्याय अस्तित्वात आला तर हे काचेचे बनलेले पात्र होते आणि हे आहे पॉलीकार्बोनेटचे पात्र याला आपण पीसी असे लिहूया तर या दोघांच्या दरम्यान एक नवीन पर्याय आला होता जो की मजेशीर होता तर तो पर्याय म्हणजे पॉलीकार्बोनेट चे अश्या प्रकारे एक पात्र असायचे आणि त्यात तळाला एक छोटेसे छिद्र असायचे आणि त्यावर ग्लास कव्हरस्लीप ठेवली जायची अश्या प्रकारे पेशींची वाढ बहुतांशी त्या ग्लासच्या कव्हरस्लीप वरतीच व्हायची आणि मग त्या छिद्रातून मायक्रोस्कोप च्या साह्याने निरीक्षण केले जायचे कारण की संपूर्ण नमुन्याचे निरीक्षण करता येण्याइतके ते छिद्र नक्कीच मोठे असायचे किंवा हे छिद्र अजून थोडे मोठे याप्रमाणे कापून मोठे केले जायचे तर ही काही प्रकारची पात्र आहेत जी तुम्हाला कमी जास्त प्रमाणात बहुतेक सेल कल्चर लॅब्स मध्ये आढळून येतील पण या ठिकाणी आपल्याला यातील जास्त महत्वाचा दुसरा भाग समजणे आवश्यक आहे आणि तो म्हणजे यामागचे शास्त्र ज्याची आपल्याला गरज आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही बघाल की लोक प्रत्यक्ष या डिशेस च्या तळभागावर या तळभागावर किंवा या इथे या ग्लास कव्हरस्लीपवर पेशींची वाढ घडवून आणू शकतील तर या ग्लास कव्हरस्लीप वेगवेगळ्या आकारमानाच्या असू शकतील तुम्ही अगदी पातळ ग्लास कव्हरस्लीप वापरू शकता जो की या कामासाठी अतिशय योग्य असा पदार्थ आहे आणि या ग्लास कव्हरस्लीपच्या पृष्ठभागावर तुम्ही पेशीची वाढ घडवून आणू शकता तुमच्यासाठी महत्वाची असणारी पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचे व्हेसल वापरणार आहेत ही होय तर या समस्येचे निदान करण्यासाठी तुम्हाला दोन प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील पहिला प्रश्न म्हणजे कोणता सेल टाईप तुम्ही वापरणार आहात आता सेल टाईप म्हणजे अढेरिंग सेल्स किंवा नॉन अढेरिंग सेल्स जर का आपण नॉन अढेरिंग सेल्स बद्दल बोलत आहोत तर आपण अश्या पेशिंबद्दल बोलत आहोत जसे की समजा माझ्याकडे अश्या प्रकारचे एक व्हेसल आहे आणि त्यात मेडीयम भरलेले आहे तर हे आहे मेडीयम आणि यात अश्या प्रकारे या पेशी आहेत ज्यांची वाढ सस्पेन्शन मध्ये होत आहे यालाच सस्पेन्शन कल्चर असे म्हणतात जर का ते सस्पेन्शन कल्चर असेल तर जास्त चिंतेची बाब नाही कारण त्यात पेशींची वाढ होण्यासाठी कुठल्याही बेस मॅट्रिक्स म्हणजेच घन पदार्थाची गरज पडत नाही ही वाढ बेस मॅट्रिक्स वर अवलंबून राहत नाही म्हणजेच नॉन अढेरिंग सेल्स आर इंडिपेन्डन्ट ऑफ बेस मॅट्रिक्स कळलं ना आपल्याला आता या ठिकाणी आपण याबद्दल जास्त चर्चेत पडणार नाही आहोत कारण की ज्या पेशिंबद्दल आपण बोलतोय त्या अगदी वेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत अढेरिंग सेल्स बद्दल बोलायचे झाले तर या पेशींना वाढ होण्यासाठी बेस मॅट्रिक्स ची गरज पडते बेस मॅट्रिक्स म्हणजेच एक्सट्रा सेल्युलर मॅट्रिक्स किंवा ईसीएम जर का तुमच्या पेशींना ईसीएम ची आवश्यकता पडत असेल तर तुम्हाला शोधून काढावे लागेल की नेमके कुठले ईसीएम मॉलिक्युल्स तुम्हाला लागतील कारण इथे पुन्हा दोन विकल्प आहेत आता याच्या तपशिलात जाण्याआधी आपण अजून एक चर्चा करूया समजा एक तर तुमच्या पेशी प्रत्यक्ष पॉलीकार्बोनेट वर वाढतील किंवा या पृष्ठभागावर वाढतील अर्थातच हे सुद्धा पॉलीकार्बोनेटच आहे किंवा प्रत्यक्ष या ग्लास कव्हरस्लीप वर किंवा सरळ यावर जर का या तश्या प्रकारच्या पेशी असतील तरच तर ज्या प्रकारे हे घडून येते ते समजणे अगदी सोपे आहे मी सांगतो समजा इथून रंग उचलू या तर हिरव्या रंगाने आपण सेल्स दर्शवू या तर समजा या आपल्या सेल्स आहेत ज्या आपल्याला प्लेट करायच्या आहेत आता समजा या काही हजार सेल्स आहेत ज्या तुम्हाला एका स्बस्ट्रेट वर म्हणजेच पदार्थावर प्लेट करायच्या आहेत तर या ठिकाणी तुमचा स्बस्ट्रेट आहे आणि ही तुमची प्लेट किंवा व्हेसल जिथे तुम्ही सेल्स प्लेट करणार आहात तर या ठिकाणी तुम्ही काय कराल तर तुम्ही अगदी थोडेसे मेडीयम या ठिकाणी या सेल्स मध्ये टाकणार जेणे करून या सेल्स या कल्चर डिश मध्ये प्लेट करता येतील या कल्चर डिशमध्ये तळभागाशी थोडेसे मेडीयम पसरलेले असेल ते इतके कमी असेल कि त्यामुळे एक प्रकारे डिशच्या तळाशी अगदी पातळ असा पापुद्रा तयार होईल आणि सेल्स यावर घरंगळत फिरतील आपण मायक्रोस्कोपच्या साह्याने पाहू शकाल की किती चांगल्या पद्धतीने सेल्स यावर हालचाल करतात ते यासाठी तुम्हाला डिशचे तळ अगदी पृष्ठभागाशी समांतर ठेवावे लागेल अगदी १८० अंशाच्या कोनात तर अश्याप्रकारे तुम्ही त्याला कुठल्याही बाजूला तिरपे होऊ ना देता ठेवाल आता ही वेळ म्हणजे तुम्ही सेल्स या डिश मध्ये प्लेट केल्याची वेळ हिला आपण टी झिरो म्हणूया आणि अर्थातच या पेशींची हालचाल या पृष्ठभागावर होत असेल आणि ती हालचाल तुम्ही किती सावधानता बाळगून प्लेट करता यावर अवलंबून कमी किंवा जास्त प्रमाणात होईल पण निश्चितच थोडी हालचाल सर्वच दिशेत होईल आणि शेवटी एका क्षणाला तुम्ही मायक्रोस्कोप च्या साह्याने पाहिलंत तर तुम्हाला एक मनोरंजक घटना दिसून येईल ती म्हणजे या पेशी एका ठिकाणी स्थिरावतील आता यानंतर या पेशी सर्वात पाहिलं काम करतील ते समजावण्यासाठी मी इथे लाल रंगाचा वापर करतो तर समजा आपण इथे असे मानू की म्हणजेच अझमशन करू की सेल्स विल अधेअर ऑर सेल्स विल अटॅच टू द पॉलीकार्बोनेट ऑर स्लॅश सर्फेस म्हणजेच पॉलीकार्बोनेट ला किंवा पृष्ठभागाला सेल्स चिकटतील आणि हे फक्त तेव्हाच घडेल जेव्हा त्यांच्यावर एका प्रकारचा चार्ज म्हणजेच विद्युतभार असेल कदाचित धनभार किंवा ऋणभार असेल तर आता समजा पेशींवर काही प्रमाणात धनभार आहे आणि पॉलीकार्बोनेट किंवा ग्लासला त्याच्या पृष्ठभागावर काहीसा ऋणभार आहे तर अश्या प्रकारे प्रत्येक पृष्ठभागावर एका प्रकारचा विद्युतभार असतो यालाच स्टॅटिक चार्ज असे म्हणतात तर आता सेल्स च्या पृष्ठभागावरील धनभार ही प्रक्रिया अश्या प्रकारे आपण समजून घेऊ तर हा आहे ह्या सेल चा धनभारित पृष्ठभाग या ठिकाणी तुम्हाला आश्चर्य होत असेल की या सेल वर हा धनभार कसा व कोठून आला असेल तर सेल्स मध्ये काही धनभारित प्रथिने असतात आणि काही धनभारित आयन्स असतात ज्यामुळे पृष्ठभाग धनभारित होतो तर आतासाठी आपण समजू की सेल्स वरचा काही भाग धनभारित आहे किंवा याउलट तुम्ही समजू शकता जसे की काही भाग ऋणभारित आहे त्या परिस्थितीत तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल तर आता यावेळेस मी अझ्युम करतो म्हणजेच मानतो की सेल्स वर धनभार आहे मुद्दा असा आहे की धनभार असो किंवा ऋणभार आपण केवळ चिन्ह देऊ पण विरुद्ध भार एकमेकांना आकर्षित करतात आता समजा ज्या पृष्ठभागाच्या संपर्कात सेल्स आहेत तो ऋणभारित आहे तर या दोघांमध्ये इलेक्ट्रो स्टॅटिक इन्टरएक्शन होईल आणि यामुळे खात्रीशीरपणे सुरुवातीची नाजूक साखळी या दोन पृष्ठभागांमध्ये तयार होईल ही अगदी मजबूत लिंक किंवा साखळी नसेल पण बघा काहीशी अश्या प्रकारची असेल पण मी हे सांगू शकत नाही की तिथे हे दोन पृष्ठभाग अगदी लवकर एकमेकांना चिकटतील पण तिथे निश्चितच अशी परिस्थिती निर्माण होईल की ज्यामुळे आपोआपच अश्या प्रकारचे कंपन होईल अश्या प्रकारे पहिली इंटरॅक्शन म्हणजेच परस्पर क्रिया घडून येईल आता या इंटरॅक्शन नंतर अजून काहीतरी वेगळे घडेल ते म्हणजे पहिल्या इंटरॅक्शन नंतर सेल्स मधून एका प्रकारचे प्रोटीन म्हणजेच प्रथिन किंवा मॅट्रिक्स मॉलिक्यूल स्रवणार जे की मी इथे या गुलाबी रंगाने दाखवत आहे याचे नाव अगदी स्वयंस्पष्ट असे आहे ते म्हणजे एक्सट्रा सेल्युलर मॅट्रिक्स मटेरियल हे होय हे मॅट्रिक्स मटेरियल वेगवेगळ्या प्रथिनांचे कर्बोदकांचे आणि मोठी साखळी असणाऱ्या अनेक प्रकारच्या रेणूंचे बनलेले असते याचे कार्य आता आपण समजून घेऊ या समजा आता ही इथे तुमची सेल आहे आणि ह्या इथे सब्स्ट्रेट आहे आणि इथे अश्या प्रकारे धन आणि ऋणभारांमुळे सेल्स ची सब्स्ट्रेट सोबत पहिली इंटरॅक्शन घडून येईल आणि यामुळे सेल्स एका ठिकाणी काही काळासाठी स्थिरावतील आता हा एक्सट्रासेल्युलर पदार्थ हा अश्याप्रकारे असेल तर हा पदार्थ एका प्रकारे पृष्ठभागावर अँकरिंग चे काम करतो तुम्हाला समजण्यासाठी मी थोडं जास्त रेखाटत आहे या ठिकाणी सांगायची एक चित्तवेधक गोष्ट म्हणजे मी एकदा एक प्रयोग केला साधारणतः २००३ किंवा २००२ साली मला आठवले २००१ साली तर आम्ही एक मजेशीर प्रयोग केला त्यामध्ये आम्ही अश्या प्रकारे सेल्स प्लेट केल्यात आणि ब्रूट फोर्स मेथड ने २ तासांनी ६ तासांनी १० तासांनी सेल्स पृष्ठभागापासून वेगळ्या केल्या आणि सेल्स वेगळ्या केल्यानंतर आम्ही निरीक्षण केलं तर सेल्स वेगळ्या केल्यानंतर जे काही उरले ते मी तुम्हाला या चित्राच्या माध्यमातून दाखवतो जर का तुम्ही सेल्सना पृष्ठभागापासून त्यांच्या सभोवतालचे वातावरण नष्ट न करता वेगळे करू शकले तर तुम्हाला ते एक्सट्रा सेल्युलर मॅट्रिक्स मिळेल जे या पृष्ठभागावर जमा झालेले असेल आता या परिस्थितीमध्ये जर का तुमच्याकडे अँटीबॉडीज असतील अँटीबॉडीज म्हणजे समजा जर माझ्याकडे एक विशिष्ठ रेणू म्हणजेच मॉलिक्यूल आहे तर एक असा पदार्थ किंवा बाईंडर असेल जो या मॉलिक्यूलसोबत अगदी विशिष्ठ पद्धतीने जुडत असेल तर अश्या पदार्थाला अँटोबॉडी असे म्हणतात हे मी तुम्हाला समजण्यासाठी अगदी सोप्या आणि साधारण भाषेत सांगितले आहे जर माझ्याकडे या मॅट्रिक्सशी मेळ खाणाऱ्या अँटीबॉडीज असतील याला मी एबी असे लिहितो तर आम्ही असे निरीक्षण केले होते की अगदी प्लेटिंग केल्याच्या एका तासापासूनचे निरीक्षण आम्ही केले होते आणि आमच्या निरीक्षणानुसार तिथे एक्सट्रा सेल्युलर मॅट्रिक्स चे अवशेष जमा झालेले आम्हाला दिसून आले जिथे अन्यथा केवळ पॉलीकार्बोनेट असायला हवे होते तर याचाच अर्थ असा की ही जी काही धन आणि ऋणभारांची पहिली इंटरॅक्शन घडून येते त्यामुळेच एक सिग्नल तयार होतो आणि सेल्स च्या न्यूक्लीयसला मिळतो आणि त्या सेल च्या डीएनए ला हाक देतो की मला अमुक प्रोटिन्स ची गरज आहे एक्सट्रा सेल्युलर मॅट्रिक्स चे प्रोटीन तयार कर आणि मला इथे अडकव कारण की मला इथे स्थिर व्हायचे आहे आणि कारण आपली इथल्या पृष्ठभागाशी मैत्री झाली आहे तर हे सगळे काही अश्या प्रकारे आहे विचार करा एक छोटीशी इलेकट्रोस्टॅटिक प्रक्रिया पेशींच्या डीएनए ला जागृत करून त्या पेशींची प्लेटिंग घडवून आणू शकते आणि इथून या संपूर्ण समस्येकडे एका विशिष्ठ दृष्टिकोनातून बघण्याचा मार्ग तयार होतो सरफेस बायोकेमिस्ट्री च्या किंवा सेल्युलर बायोलॉजी सरफेस किंवा सेल केमिस्ट्री किंवा सेल बायोलॉजीच्या दृष्टिकोनातून जसे तुम्हाला वाटेल तसा प्राधान्यक्रम तुम्ही या शब्दांना देऊ शकता आणि महत्वाची गोष्ट जी की आश्चर्यकारक आहे ती म्हणजे अशी की हे सर्व का घडते याचा शोध लावणे हे समजणे थोडे कठीण आहे की आपल्या शरीरातील पेशी अश्या का वागतात आणि मी यावर बोलेन त्यापूर्वी यात अजून एक महत्वाची बाब आहे आता या अशा एक्सट्रा सेल्युलर मॅट्रिक्स मध्ये तयार झालेल्या मॉलिक्युल्स चे गुणधर्म खूप वैशिष्ठ्यपूर्ण असतात आणि ते कोणत्या प्रकारच्या सेल्स पासून निर्माण झालेले आहेत यावर त्यांची गुणवत्ता आणि प्रमाण अवलंबून असते याचाच अर्थ असा की समजा माझ्याकडे एक संच आहे हे मी तुम्हाला फक्त समजण्यासाठी असे बोलतोय तर मी म्हटलो की माझ्याकडे ५ वेगवेगळ्या प्रकारची ईसीएम ची संयुगे आहेत जे की वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स पासून मिळालेले आहेत तर हे आवश्यक नाही की माझ्याकडील सर्वच प्रकारच्या सेल्स सर्वच ५ प्रकारच्या संयुगांचा वापर करतील काही २ क्रमांकाचे वापरतील काही १ ३ तर काही ५ क्रमांकाचे पण आता समजा की तुमच्याकडे २ प्रकारच्या सेल्स सर्वच ५ संयुगांचा वापर करत आहेत तर या २ प्रकारात सुद्धा तुम्ही फरक शोधू शकता कारण असे होऊ शकते की ते या संयुगांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करत असतील ते क्रमांक १ चा संयुग २३४ पेक्षा जास्त प्रमाणात तयार करत असतील किंवा क्रमांक २ आणि ३ क्रमांक १४५ पेक्षा जास्त तयार करत असतील तर अश्या प्रकारे वेगवेगळे संयोग असू शकतात पण यामुळे एक रोचक तथ्य समोर येते ते म्हणजे असे की एक्सट्रा सेल्युलर मॅट्रिक्स हे प्रत्येक प्रकारच्या सेल साठी विशिष्ठ असते प्रत्येक प्रकारची पेशी विशिष्ठ प्रकारचे एक्सट्रा सेल्युलर मॅट्रिक्स तयार करते आणि मी पुढच्या व्याख्यानाला सुरुवात करेन तोवर तुम्ही यावर विचार करा की आज जी गोष्ट तुम्ही ऐकली याचा अर्थ काय आहे आणि ही प्रक्रिया समजून घेण्याचे महत्व काय आहे आता आपली चर्चा मी इथे थांबवतो तुम्ही व्याख्यान शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकले त्याबद्दल धन्यवाद यानंतरचा भाग आपण पुढील व्याख्यानात बघूया